पुढील लेक्चर हे आयआयओटी बिझनेस मॉडेल्स बद्दल आहे आज आपण त्यातील दुसरा भाग पाहू पहिल्या भागाच्या मागील लेक्चरमध्ये आपण आयओटीच्या बिझनेस आस्पेक्टसच्या काही फंडामेंटलबद्दल शिकलो आपण विविध प्रकारचे बिझनेस मॉडेल्स बघितले फक्त आयओटी साठीचेच नाही तर् लिटरेचर मधील विविध प्रकारची बिझनेस मॉडेल्स पाहिले आणि त्यानंतर आपण आयओटीच्या बिझनेस मॉडेलच्या काही विशिष्ट बाबी त्याची वैशिष्ट्ये त्याचे फायदे त्यांना आयओटीसाठी स्वीकारण्याची भिन्न आव्हाने आणि इतर गोष्टी पहिल्या आणि या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल आयओटी त्याचे बिझनेस अस्पेक्टस विशेषत आयआयओटीचे बिझनेस मॉडेल याकडे विशेष लक्ष देऊ इंडस्ट्रीएल आयओटी मध्ये आयआयओटी संदर्भात त्याच्या व्यवसाया संदर्भात अन्सरटीनीटी आहे विविध प्रकारच्या अनिश्चितता म्हणजे अन्सरटीनीटी आहेत आणि आपणास माहित आहे कि कोणत्याही अन्सरटीनीटीशी संबंधित काही रिस्क देखील आहेत आणि ही अन्सरटीनीटी आणि रिस्क एकतर पॉझिटिव्हअसू शकतात त्यांचा व्यवसायावर काही पॉझिटिव परिणाम होऊ शकतो किंवा ते निगेटिव्ह असू शकते इन्तेर्प्रेनुरशिप थेअरी मुळात पॉझिटिव्ह बाबींचा समावेश करते पॉझिटिव्ह आस्पेक्टस जसे की असेट ड्रिव्हन अपॉर्च्युनिटीस उदाहरणादाखल तयार केलेल्या असेटमधील अपॉर्च्युनिटीस सर्विस इंनोवेशन्स हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मदत करतात काही विशिष्ट वापरकर्त्यांसाठी बनविलेल्या सर्विस ड्रिव्हन संधी आणि इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चरचे मालकी हक्क या पॉझिटिव बाबी आहेत परंतु तेथे काही संबंधित निगेटिव्ह बाजू आहेत त्या मुळात ट्रांजेक्शन कॉस्ट थेअरी च्या माध्यमातून प्राप्त केल्या आहेत उदाहरणार्थ नॉन ओनरशिप कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स म्हणजे कोणतीही मशीनरी इंडस्ट्रीमधील कोणतेही इंस्ट्रूमेंट वेळ परत्वे त्याच्या कामगिरीने क्षीण होणे जे मुळात पुन्हा ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते आणि त्याचा परफॉर्मन्सही वेळ परत्वे ऑप्टिमाइझ केला जाऊ शकतो या गोष्टी ट्रांजेक्शन कॉस्ट थेअरीच्या अंतर्गत घेतल्या जातात जेव्हा आपण आय आय ओ टी च्या बिझनेस अस्पेक्टसबद्दल बोलतो तेव्हा या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे सर्विस इनोवेशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मदत करू शकते सर्विस ड्रिव्हन संधी ह्या एन्ड युजर्स किंवा इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर ह्या आहेत या अन्सरटीनीटीमागील पॉझिटिव्ह बाबी किंवा तयार केलेल्या रिस्क आणि त्या मुळात एंटरप्राइझ थेअरीचा भाग म्हणून ओळखल्या जातात म्हणून मी आपणास असेही सांगितले की तेथे पॉझिटिव्ह बाबी आहेत काही निगेटिव्ह बाबी देखील आहेत तर निगेटिव्ह बाबी जसे नॉन ओनरशिप कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बिझनेसने वेगवेगळे असेट्स देण्यासारखेच आहे असेट्स परफॉर्म करणार आहेत उदाहरणार्थ असेट्स म्हणजे मशीनरी त्यांच्याकडे त्यांचे स्वत चे वेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्स वेगवेगळ्या वेळा त्यांची वेगवेगळे परफॉर्मन्स आहेत आणि हे परफॉर्मन्स डीग्रेड होत जाणार आहेत सर्विस प्रदान करणारे सर्विस प्रोव्हायडर सेवा पुरविणारे आणि सर्विस कंजूमर सेवा ग्राहक यांच्यातील कॉन्ट्रॅक्ट तर मुळात कंपनी तसेच एन्ड यूजर जे वापर करतात तर हे भिन्न निगेटिव अस्पेक्टस आहेत ज्याचा देखील विचार केला पाहिजे आणि हे ट्रांजेक्शन कॉस्ट थेअरीच्याखाली येतात तर आपल्याकडे एंटरप्राइझ थेअरी आहे आणि त्यानंतर आपल्याकडे ट्रांजेक्शन कॉस्ट थेअरी आहे तर आयआयओटी बिझनेस मॉडेल चे वेगवेगळे कॉम्पोनन्ट्स आहेत व्हॅल्यू प्रोपोझिशन व्हॅल्यू कॅप्चरिंग मेकयानीसम व्हॅल्यू नेटवर्क व्हॅल्यू कम्युनिकेशन व्हॅल्यू म्हणजे एन्ड यूजर साठीची व्हॅल्यू तर एन्ड यूजरला व्हॅल्यू प्रोजेक्शन म्हणजे व्हॅल्यू कसे मिळते ते सांगा त्यामागची यंत्रणा काय आहे व्हॅल्यू नेटवर्क काय आहे माहिती कशी आहे एंड यूजर कम्युनिटीच्या वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा कस्टमर कम्युनिटी मध्ये व्हॅल्यू कशी प्रवाहित होत आहे आणि व्हॅल्यू कम्युनिकेशन त्या नेटवर्कमध्ये कशी व्हॅल्यू कशी प्रवाहित होणार आहे व्हॅल्यू वेगवेगळ्या गटांमधून वेगवेगळ्या विभागांमधून कसे कम्युनिकेट केली जाईल तर आय आय ओ टी वेगवेगळे बिजनेस मॉडेलस आहे आणि ते क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल किंवा प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल असू शकतात तर आता मी या प्रत्येकाबद्दल थोडे अधिक तपशीलवार सांगणार आहे तर क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल हे नावाप्रमाणे एक प्रकारचे बिझनेस मॉडेल आहे मुळात जास्त प्रमाणात क्लाऊड सर्व्हिसेसवर आधारित तर क्लाउड सर्व्हिसेस म्हणजे आपण प्रोसेसिंग बद्दल बोलत आहोत आपण क्लाऊड बेस्ड प्रोसेसिंग कॅपॅबिलिटीस डेटा स्टोरेज क्षमता डेटा स्टोरेज ऑपरेटिंग सिस्टमचे व्हर्च्युअलायझेशन देत आहोत तर ही क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेलचे डिफरेन्ट फिचर्स डिफरेन्टआस्पेक्टस आहेत आपल्याकडे अशा प्रकारच्या इनफ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस मॉडेल आयएएएस infrastructure as a service model यासारख्या मॉडेलमध्ये हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चरचे काही प्रकार कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर एक सेवा म्हणून ऑफर केली आहे म्हणून आपल्याकडे इनफ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस आहे आपल्याकडे प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस आहे जो मुळात कंप्यूटिंग प्लॅटफॉर्म आहे डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म जो ग्राहकांना विविध एप्लीकेशनन्स डेव्हलपमेंटसाठी कस्टमर्स ऍज अ सर्व्हिस वेगवेगळ्या एप्लीकेशनन्सचे इंटिग्रेशन करण्यासाठी एप्लीकेशनन्स जे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलोप केलेले आहेत या सगळ्यांचे एका कॉमन प्लॅटफॉर्मवर एइंटिग्रेशन हे प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस मॉडेल आहे आणि मग शेवटचे एक सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस मॉडेल जिथे आपण विविध ग्राहकांना ऑनलाइन कॅपॅबिलिटीस आणि कस्टमाईज्ड अँप्लिकेशन्स ऑफर करण्याबद्दल बोलत आहोत तर आपल्याकडे इनफ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस मॉडेल आहे किंवा आपल्याकडे प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस मॉडेल आहे किंवा आपल्याकडे सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस मॉडेल आहे तर प्रामुख्याने हे तीन भिन्न प्रकारचे सर्व्हिस मॉडेल्स आहेत क्लाऊड बेस्ड सर्व्हिस मॉडेल्स परंतु याची सुरुवात या तिन्ही मॉडेलपासून झाली त्यानंतर आपल्याकडे भिन्न भिन्न सर्व्हिस आहेत ते ऍज अ सर्व्हिस हे ऍज अ सर्व्हिस विविध प्रकारचे वेगवेगळे क्लाऊड बेस्ड सर्व्हिस मॉडेल्स देखील उपलब्ध आहेत तर मग आपल्याकडे क्लाउड बेस्ड सर्व्हिस मॉडेल्समध्ये भिन्न पैलू आहेत उदाहरणार्थ पार्टनर नेटवर्क हे फार महत्वाचे आहे पार्टनर नेटवर्कचा अशा प्रकारे विचार केला पाहिजे की मॉडेल स्केलेबल आहे हे रिस्क कमी करते आणि भिन्न रिसोर्सेस वेगवेगळ्या स्टॅकहोल्डरमध्ये व्यवस्थित सामायिक केली जातात वेगवेगळ्या पार्टनर सहित स्टॅकहोल्डर तर भिन्न रिसोर्सेस वेगवेगळ्या पार्टनरमध्ये शेअर करावी लागतील व्हॅल्यू कॉन्फिगरेशन खूप महत्वाचे आहे तर क्लाउड सर्विसेस आणि विविध एप्लिकेशन्स विकासासंदर्भात व्हॅल्यू कॉन्फिगरेशन आणि या प्रकारच्या गोष्टी देण्यामागील व्हॅल्यू हे फार महत्त्वाचे आहे आणि पार्टनर नेटवर्क ची उभारणी करणे हे पण फार महत्वाचे आहे तर पुढील कोअर कॉम्पिटन्सीस आहेत आपण जर क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल बद्दल बोलत असू तर त्यां सगळ्यांमध्ये अगदी अविभाज्य काही असेल तर ते कोअर कॉम्पिटन्सीस आहे जसे की आय टी रिसोर्सेस म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसोर्सेस वापरलेली सॉफ्टवेअर आणि वापरलेले हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर टेक्निकल नॉलेज हे फार महत्त्वाचे आहे एकूणच टेक्निकल नॉलेज चा विचार केला पाहिजे आणि हे फार महत्त्वाचे आहे तीन महत्त्वाचे आयटी रिसोर्सेस म्हणजे सॉफ्टवेअर हार्डवेअर इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल नॉलेज कोअर कॉम्पिटन्सीसमध्ये या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो आणि रिलेशनशिप्स रिलेशनशिप्स उदाहरणार्थ वेगवेगळ्या स्टॅकहोल्डर मधील रिलेशनशिप्स कस्टमर बरोबर असलेले कम्युनिटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर बरोबर आणि त्यांच्या मधील रिलेशनशिप्स इत्यादी आणि वेगवेगळ्या गोष्टी जसे की लक्षात घेतलेले वेगवेगळे फोरम वेबसाईट काही वेगळ्या डिस्ट्रीब्यूशन लिस्ट वेगवेगळे फोरम हे फार महत्वाचे आहे आणि मुख्यतः क्लाऊड बेस्ड मॉडेलमध्ये बऱ्याच सर्विसेस या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्या जातात बरोबर विशेषतः या आहेत कंप्यूट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एंड यूजरला मिळणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्विस रॅमचा काही भाग सीपीयूचा काही भाग स्टोरेजचा काही भाग वेबसाईट सबस्क्रीप्शनच्या माध्यमातून उपलब्ध केला जातो तर क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल चे हे महत्वाचे फिचर आहे प्रोसेसिंग पॉवरच्या संदर्भातील व्हॅल्यू प्रोपोझिशन डेटा स्टोरेज ऑपरेटिंग सिस्टिमचे व्हर्चुलायजेशन डेव्हलपमेंट ओरिएंटेड प्लॅटफॉर्म ऍप्लिकेशनचे इंटिग्रेशन विशेषतः ऍप्लिकेशन आणि त्यांचे इंटिग्रेशन तर हेआहे वेगवेगळे व्हॅल्यू प्रोपोझिशन तर मुळात आपण परत इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलच विचार करत आहोत इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्विस प्लॅटफॉर्म ऍज अ सर्विस आणि सॉफ्टवेअर ऍज अ सर्विस तर वेगवेगळे एप्लीकेशन आणि त्यांचे सॉफ्टवेअर ऍज अ सर्विस इंटिग्रेशन ही आहेत वेगवेगळी क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल मधीलव्हॅल्यू प्रोपोझिशन तर आता विशेषतः डिस्ट्रीब्यूशन चॅनेल बद्दल बोलू आपण आत्ता क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल बद्दल बोलत आहोत विशेष करून ऑन डिमांड बद्दल तर ऑन डिमांड जेथे कोठे कम्प्युटेशनल रिसोर्सेस जसे की इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर इत्यादी ऑन डिमांड लागणार आहेत ते कस्टमरला उपलब्ध करून देण्यात येतील आणि शेवटी आपण बघूयात आपले क्लाऊड बेस्ड बिझनेस मोडेल मध्ये टारगेट कस्टमर हे कोण आहेत तर क्लाऊड बेस्ट बिझनेस मोडेल आधीच खूप पॉपुलर आहे वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर त्याचा उपयोग करतात तर एक प्रकार आहे हे एज्युकेशनल इंस्टिट्यूट तर सध्या या जगाभरात एजुकेशनल इन्स्टिट्यूट क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेलचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहेत स्टार्टअप कंपन्या सुद्धा क्लाऊड बेस्ड बिझनेस मोडेलच्या मागे आहेत कारण ते खूपच स्वस्त मिळत आहे खूपच स्वस्त आहे तर विशेषतः स्टार्टअप सुरू करण्यासाठी खूपच कमी रेवेन्यू असतो त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी खूपच कमी भांडवल असते आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या टाईपचे सर्वर काही वेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चर जे खूप खूप खर्चिक आहे ते खरेदी करण्यापेक्षा काही प्रकारच्या ऑनलाइन क्लाऊड सर्विसेस वापरणे हे खूप सोयीचे असते म्हणून विशेषतः स्टार्टअप्प्स क्लाऊड बेस्ड बिजनेस मॉडेलचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात इंडिपेंडेंट सॉफ्टवेअर वेंडर्स छोट्या आणि मध्यम आकाराच्या एंटरप्राइजेस हे ह्या बिझनेस मॉडेलची एक वेगळे टारगेट कस्टमर आहेत येथे कॉस्ट स्ट्रक्चर लक्षात घेणे महत्त्वाचे आहे कॉस्ट रिडक्शन इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टॉलेशन साठीची इनिशियल कॉस्ट सर्विस कॉस्ट या फार महत्त्वाच्या विचारात घेण्यासारख्या गोष्टी आहेत अशाच प्रकारे रेवेन्यू मोडेल जसे की पे पर युज मॉडेल वापरणार आहोत का हे एका प्रकारचे रेवेन्यू मॉडेल आहे जे विशेष करून क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल मध्ये वापरतात आणि सबस्क्रीप्शन फीस ऍडवर्टाइजमेंट इत्यादी हे क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल मधील रेवेन्यू मॉडेलच्या संदर्भात लक्षात घेण्यासारखे वेगवेगळे विचार आहेत चला तर आता आपण सर्विस ओरिएंटेड बिझनेस मोडेल समजून घेण्याचा प्रयत्न करू सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल हे पूर्णतः सर्विस बद्दल आहे ते सर्विस बद्दलच आहे सर्विस प्रस्ताव जसे की प्रायमरी युटीलायझेशन जमा केलेला डेटा असतो त्या डेटाचे अनालीसिस त्या डेटाचे एग्रीगेशन इत्यादी सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेलमध्ये हे फार महत्त्वाचे आहेत उदाहरणार्थ मेडिकल एन्व्हरमेंट मेडिकल एन्व्हरमेंट तर इथे मी तुम्हाला सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेलचे उदाहरण देते तर आमच्या आय आय टी खडकपूरमधील IIT Kharagpur स्वान लॅब मध्ये आम्ही अँम्बुसेंन्स सिस्टीम बनविली आहे ही मुख्यतः एमब्युलेटरी हेल्थ केअर साठी बनविलेली आय ओ टी बेस्ड सिस्टीम आहे तर ऍम्ब्युलन्समध्ये असताना पेशंटची हेल्थ कंडिशन आपण मॉनिटर करू शकतो तर ह्या प्रकारच्या मॉडेलमध्ये आपण मूलतः डेटा वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सने वापरण्याबद्दल बोलत आहोत जसे की डॉक्टर्स पेशंट स्वतः पेशंटच्या जवळील व्यक्ती आणि पॅरामेडिक तर हे सगळे अँम्बुसेंन्स सिस्टीम चे वेगवेगळे युजर्स आहेत आणि यातून खूप डेटा जनरेट होत आहे हा डेटा सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या लेवलवर अग्रिगेट होत आहे आणि ह्या डेटाचे सुद्धा ऍनॅलिसिस केले जाते आणि हा अनालिसिस केलेला डेटा परत आत्ताच मी सांगितलेल्या वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सला देण्यात येतो आणि एम्बुलन्स मध्ये असलेल्या पेशंटच्या कलेक्ट केलेल्या डेटाचे अनालीसिस करून मिळविलेले वेगवेगळे पिक्चर्स त्यांना मिळतात तर विशेषतः आवश्यक असतेच असे नाही पण विशेषतः या प्रकारचे बिझनेस मोडेल मास मार्केट सिच्युएशनमध्ये करण्यात येते जेथे यासाठी मास मार्केट अवेलेबल आहे तेथे आणि ऑन डिमांड हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅटफॉर्म त्यांना काही प्रकारच्या क्लाऊड बेस्ड सर्विसेस मधून उपलब्ध करून देण्यात येते तर अँम्बुसेंन्समध्ये सुद्धा आपण कस्टमरला सर्विस देण्यासाठी क्लाऊड बेस्ड सर्विसवर अवलंबून आहोत येथे कस्टमर म्हणजे आपण एम्बुलन्स मधून एका हॉस्पिटल मधून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये प्रवास करणाऱ्या पेशंटबद्दल बोलत आहोत तर कस्टमरला सेल्फ सर्विस इंटरफेसेस ऑटोमेटेड सर्विसेस दिलेल्या असतात आणि जसे मी तुम्हाला सांगितलेच आहे कि टारगेट कस्टमर्स हे विशेषतः मास मार्केट आहेत पण हे अगदीच आवश्यक नाही पण शक्यतो म्हणून पार्टनर नेटवर्क हे फार महत्त्वाचे आहे आणि तेथे असलेली कम्युनिटी तर कम्युनिटी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म डेव्हलपर्स हे वेगवेगळी लोक आहेत जे एकत्र येऊन पार्टनर नेटवर्क च्या वेगवेगळ्या पैलूंवर काम करतात आणि डिस्ट्रीब्यूशन चॅनेल्स हे ऑन डीमांड असतात किंवा वेगवेगळ्या वापरात येणाऱ्या प्लॅटफॉर्म वर असतात तर सर्विस ओरिएंटेड बिझनेस मोडेल मधील हे वेगवेगळे महत्त्वाचे विचार आहेत व्हॅल्यू कॉन्फिगरेशन च्या दृष्टीने या प्रकारच्या बिझनेस मॉडेल मध्ये मेन्टेनन्स आणि प्लॅटफॉर्मची पुढील डेव्हलपमेंट हे खूप महत्त्वाचे आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म एप्लीकेशन त्यांचा मेंटेनन्स आणि फक्त मेंटेनन्स नाही तर डेव्हलपमेंट हे सर्विस ओरिएंटेड बिझनेस मोडेल मध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि आता रिलेशनशिप्स तर सेल्फ सर्विस इंटर्फेस ऑटोमेटेड सर्विसेस इत्यादी वेगवेगळ्या कस्टमरला उपलब्ध करून देण्यात येतात तर आपल्याकडे हे उपलब्ध करून देणारा बिजनेस आहे आणि आणि एन्ड यूजर पण आहेत तर एन्ड युजर आणि बिजनेस मध्ये वेगवेगळ्या इंटरफेसेस सेल्फ सर्विस इंटर्फेसेस ऑटोमेटेड सर्विसिंग इंटरफेसेस इत्यादी उपलब्ध करून देण्यात येतात हे या प्रकारच्या बिजनेस मॉडेल मधील फार महत्त्वाचे फीचर आहे Iव्हॅल्यू प्रोपोझिशन मध्ये डेटाचे युटीलाजेशन डेटाचे अनालिसिस डेटाचे एग्रीगेशन हे फारच महत्त्वाचे आहे आणि कोर कॉम्पिटन्सीस जसे की प्लॅटफॉर्म स्वयम् निर्मित डेटा त्याला अनालाइज करण्यासाठी वापरलेल्या मेथड्स तर ह्या प्रकारच्या बिझनेस मॉडेल मधील कोर कॉम्पिटन्सीस चे हे महत्त्वाचे पैलू आहेत कॉस्ट स्ट्रक्चर सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट व्हेरिएबल विरुद्ध फिक्सड कॉस्ट हे महत्त्वाचे विचार आहेत आता रेवेन्यू मोडेल डेटा कलेक्ट करणे आणि डायरेक्टली आणि इनडायरेक्टली कलेक्ट केलेल्या डेटाचे केलेल्या डेटाचे मोनेटाइज म्हणजेच डायरेक्टली किंवा डायरेक्टली कलेक्ट केलेल्या डेटाचे कलेक्टिंग आणि मोनेटाइझिंग अशा प्रकारच्या बिजनेस मॉडेलचे हे महत्वाचे पैलू आहेत तर आता पुढचे प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल तर आपण आता येथे प्रोसेसेस या वेगवेगळ्या प्रोसेसेसचे ऑप्टिमाईजेशन अवेलेबल असलेल्या मशनरी चा रिकामा वेळ कमी करणे याबद्दल बोललो आणि ही मशनरी वेगवेगळ्या कस्टमर्स साठी जास्त काळासाठी उपलब्ध करून देणे ही प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल मागील पूर्ण कल्पना आहे तर कमी झालेला रिकामा वेळ वाढलेली मशिनरीची अवेलेबिलिटी हे प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल मधील महत्वाचे कन्सिडरेशन आहे हे ऑप्टिमाईस केले पाहिजे म्हणजेच एकाच कस्टमरला नव्हे तर ही मशनरी तुम्ही वेगवेगळ्या कस्टमरला अवेलेबल करून दिली पाहिजे तर वेगवेगळ्या कस्टमरला तुम्ही ही मशनरी अवेलेबल करून दिली पाहिजे तर प्रोसेसेस ह्या कंपनीमध्ये ऑप्टिमाइझ झाल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॉर्डरवर पण त्या ऑप्टिमाइझ झाल्या पाहिजे तर आधी मी तुम्हाला ह्या विशिष्ट गोष्टीबद्दल सांगत होते ते सुद्धा वेगळ्या संदर्भात होते तर आय ओ टी च्या जगात काय महत्त्वाचे आहे विशेषतः आय आय ओ टी च्या जगात आपण एकाच कंपनी बद्दल बोलत नाही पण आपण सिच्युएशन सिनॅरिओ बद्दल बोलत आहोत जेथे ह्या वेगवेगळे कंपन्या ह्या वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉर्डर निघून जाणार आहेत आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे रिसोर्सेस आणि प्रोसेसेस ऑप्टिमाइझ करण्यासाठी एकमेकांशी हात मिळवणी करून हे वेगवेगळे रिसोर्सेस वापरणार आहेत तर आता ऑप्टिमाइझिंग ह्या वेगवेगळ्या प्रोसेसेस चे ऑप्टिमाइजेशन सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेलकडून अनालाइज केलेल्या डेटाचे ऑप्टिमाइजेशन जे आपण पूर्वी पाहिले आणि इंलिमिटेड डिलिव्हरी टाईप्स मुळे या प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल चा रिझल्ट डाऊन टाईम कमी होतो तर व्हॅल्यू कॉन्फिगरेशन च्या संदर्भात आपण मास्टर कॉम्प्लेक्स प्रोडक्शन प्रोसेस बद्दल बोलत आहोत तर आपण कॉम्प्लेक्स पद्धतीच्या प्रोडक्शन प्रोसेस बद्दल बोलत आहोत बरोबर आपण अश्या कॉम्प्लेक्स प्रोडक्शन प्रोसेस बद्दल बोलत आहोत जेथे फक्त एक पद्धतीचा बिझनेस इन्व्हॉल्व्हड नाही तर अनेक बिझनेसेस इन्व्हॉल्व्हड आहेत तर या कॉम्प्लेक्ससिटी मध्ये प्राविण्य मिळविणे फार महत्त्वाचे आहे आणि पुन्हा वेगवेगळ्या टाईप्सच्या प्रॉडक्ट्स् आणि टेक्नॉलॉजी मध्ये व्यवस्था पाहण्याचा प्रयत्न करणे प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेलमध्ये हे फार महत्त्वाचे आहे कोर कॉम्पिटन्सीसच्या दृष्टिकोनातून प्लॅटफॉर्म हे फार महत्त्वाचे आहेत जनरेट झालेला डेटा हा फार महत्त्वाचा असतो तर बिजनेस मॉडेलमध्ये याच्याशी खूप काळजीपूर्वक करार करावा लागतो प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल मध्ये अशा प्रकारच्या बिझनेस मॉडेलची व्हॅल्यू प्रोपोझिशन म्हणजे हे डाऊन टाईम कमी करतो मशनरी ची अवेलेबिलिटी वाढवितो तर प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मोडेलचे हे काही महत्त्वाचे फीचर्स आकर्षक फीचर्स आहेत आणि आता पुढील म्हणजे टारगेट कस्टमर जे अशा पद्धतीचे बिझनेस मोडेल प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मोडेल वापरतात ज्याच्यात मूलतः मशीन आणि प्लान्ट इंजिनिअरिंग इंडस्ट्री मशीन आणि प्लान्ट इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे ह्या पद्धतीच्या बिजनेस मॉडेलचे हे टार्गेट कस्टमर आहेत कॉस्ट स्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे बिझनेस मोडेल वापरण्यापूर्वी किंवा अंगीकारण्यापूर्वी येथे काही इनिशियल एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असते जी फार महत्त्वाची आहे आणि आता रेवेन्यू मॉडेल उदाहरणार्थ लायसन्स कॉस्ट फार जास्त महत्वाचे असते अशा पद्धतीचे बिझनेस मोडेल अंगीकारण्यासाठी जास्त प्राइज लागण्याची शक्यता आहे तर जेव्हा आपण रेवेन्यू मॉडेल बद्दल बोलतो तेव्हा लायसन्स कॉस्ट जास्त प्राइजेस जास्त प्राईजेस ची शक्यता जास्त प्राईजेसचे अस्तित्व याबद्दल विचार करणे हे पण फार महत्वाचे आहे आपण क्लाऊड बेस्ड बिझनेस मॉडेल बद्दल बोललो आपण सर्विस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल बद्दल बोललो आपण प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल बद्दल बोललो तर आपण ह्या सगळ्या तिघांबद्दल इंडिव्हिज्युअलि बोललो पण येथे आपण असे बघितले की या वेगवेगळ्या बिझनेस मॉडेलमध्ये इंटरलींकिंग आहे तर येथे बिझनेस मॉडेल्समध्ये इंटर डिपेन्डन्सी आहे तर वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते आयसोलेशन मध्ये काम करत नाहीत तर ते एकमेकांवर अवलंबून आहेत बरोबर तर ज्यांच्याबद्दल आपण बोललो त्या आय आय ओ टी सिनॅरिओ मध्ये योग्य बिझनेस मॉडेल निवडतांना या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे तर क्लाऊड बेस्ड बिझनेस मोडेल हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यावर लक्ष देते सर्विस ओरिएंटेड बिजनेस मॉडेलवर कार्यरत असलेल्या कंपनी डेटा आणि इन्फॉर्मेशन जमा करण्यासाठी क्लाऊड बेस्ड बिजनेस मॉडेल ला काम देतात आणि हा अनालाइज केलेला डेटा तयार होतो आणि प्रोसेस ऑप्प्टीमाईझ करण्यासाठी तो प्रोसेस ओरिएंटेड बिझनेस मॉडेल असलेल्या कंपन्यांना मदत करतो तर आपण बघू शकतो की आपण कुठल्याही बिझनेस मॉडेल बद्दल आसोलेशनमध्ये बोलत नाही पण खऱ्याखुऱ्या आय आय ओ टी सेटिंग मध्ये सुद्धा हे बिजनेस मॉडेल इंटरलींकड आहेत तर ते एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ते आपण वापरू शकतो बिझनेस मॉडेल निवडताना या डीपेंडन्सी चा सुद्धा विचार झाला पाहिजे तर चालेंजेस च्या बाबतीत बघू सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी हे चॅलेंजेस आहेत हे स्पष्टच आहे म्हणून मला त्याबद्दल तपशीलवार सांगण्याची गरज नाही आणि हे पूर्णच सायबर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युअर करण्याची गरज आहे हे आय आय ओ टीसाठी फार महत्वाचे आहे प्रामुख्याने आय आय ओ टी सिस्टिम साठी पण फक्त सायबर फिजिकल सिस्टीमसाठीच आवश्यक आहे असे नाही तर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर फ्रेमवर्क ची आणि त्याच्याशी संलग्नित इन्फ्रास्ट्रक्चरची फिजिकल सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे दुसऱ्या चॅलेंजेसच्या संदर्भात बोलायचे तर इंटरोपरेबिलिटी चा अभाव हे महत्त्वाचे आहे वाढलेली कॉम्प्लेक्ससिटी हे तर स्पष्टच आहे मशीन्स आणि वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स कडून आलेल्या फिजिकल सिस्टीम मधील अखंड डेटा शेअरिंग कॉस्ट वाढते कारण वेगवेगळे मशीन हे वेगवेगळ्या वेंडर्स कडून आलेले असतात जे आयसोलेशन मध्ये डेव्हलप केलेले असतात हे सगळे लक्षात घेणे फार महत्त्वाचे असते जेव्हा तुम्ही या सगळ्या वेगवेगळ्या मशनरी इंटिग्रेट करत असतात तेव्हा या डेटा चे अखंड इंटिग्रेशन होते आणि हे सगळे अखंडपणे वेगवेगळ्या मशीन मध्ये शेअर होणार असते आणि काही वेगळ्या इन्स्ट्रुमेंट बरोबर सुद्धा जे सायबर फिजिकल सिस्टीम मध्ये आहेत आणि ते वेगवेगळ्या वेंडर्स ने डेव्हलप केलेले आहेत दुसरे चॅलेंजेस म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी वरील इन्व्हेस्टमेंट वरील अन्सरटन रिटर्न अपरिपक्व किंवा टेस्ट न केलेल्या टेक्नॉलॉजी डेटा गवर्णन्स ची कमतरता डिजिटल टॅलेंट ची कमतरता तर हे आहेत वेगवेगळे इतर चॅलेंजेस ज्यांचा बिजनेस मध्ये विचार झाला पाहिजे ज्यांचा सूटेबल बिझनेस मॉडेल अंगीकारन्या पूर्वी विचार झाला पाहिजे स्लाईड पहा वेळ 2530 तर विशेषतः या लेक्चरमध्ये आपण काय बघितले तर बिझनेस मॉडेल च्या संदर्भातील वैशिष्ट्ये आय आय ओ टीची बिझनेस अस्पेक्ट्स जेव्हा कुणी त्यांच्या कंपनी मध्ये किंवा इंडस्ट्री मध्ये आय आय ओ टी ऍडॉप्ट करतात तेव्हा बिझनेसच्या दृष्टीकोनातून काही पैलू असतात आणि ते आपल्याला विचारात घ्यावे लागतात तर त्यापैकी काही वेगवेगळ्या अस्पेक्ट्स बद्दल आपण आत्ताच बघितले मला असे सांगायचे आहे की फक्त याचा विचार करावा लागेल असे नाही पण आपण त्यातील काही महत्त्वाच्या अस्पेक्ट बद्दल बघितले तर आता आपल्याला आय आय ओ टी बिझनेस मॉडेलच्या च्या वेगवेगळ्या अस्पेक्ट बद्दल समजले आहे त्याचे फायदे त्याचे वैशिष्ट्ये त्यातील वेगवेगळे चॅलेंजेस आणि बरच काही तर याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आणि त्याच बरोबर विशेषतः ह्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण बिझनेस च्या वेगवेगळ्या अस्पेक्ट बद्दल वेगवेगळे बिजनेस मॉडेल्सच्या वैशिष्ट्यपूर्ण आस्पेक्टस बद्दल बघितले जे आपण क्रमशः आय ओ टी आणि आय आय ओ टी मध्ये वापरू शकतो आणि ही आय ओ टी आणि आय आय ओ टी टेक्नॉलॉजी अंगीकारल्यामुळे मिळणारे फायदे आणि वेगवेगळी चॅलेंजेसआपण पाहिले सामान्यता ही टेक्नॉलॉजी एखाद्या विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये वापरल्यावर तर आपल्याकडे हे काही रेफरन्सेस आहे ते तुम्ही बघावे हे जर तुम्हाला जास्त तपशीलवार समजून घ्यायचं असेल तर पण मी आधी बोलल्याप्रमाणे बिजनेस आस्पेक्टस या दृष्टिकोनातून एवढे समजणे पुरेशे आहे मला वाटते ते बिझनेसच्या दृष्टीकोनातून एवढे पुरेसे आहे आय आय ओ टीबद्दल होलिस्टिक व्ह्यू मधून समग्र समजण्यासाठी ते पुरेशी आहे टेक्निकल गोष्टी मी बाकीच्या लेक्चर मध्ये घेतल्याच आहेत पण हे बिझनेस अस्पेक्ट्स सुद्धा असे आहेत कि ते इंडस्ट्रीतील टेक्निकल लोकांनी दुर्लक्षित करून चालणार नाही तर या बिजनेस अस्पेक्टबद्दल काही बेसिक अंडरस्टँडिंग असणे गरजेचे आहे आणि या पद्धतीचे नॉलेज देऊन आम्ही तुमच्यामध्ये ते बेसिक अंडरस्टँडिंग आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे आहेत रेफरन्सेस जर कुणाला आणखी जास्त माहितीसाठी हे बघायचे असतील तर आणि याच्याबरोबर आपण आजचे लेक्चर जे आय आय ओ टी चे बिझनेस मोडेल समजून घेण्याच्या संदर्भात होते त्याच्या शेवटी आलेलो आहोत Thank you तुमचे आभार